सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आता आपण साहित्य भिन्नतेच्या आणखीन काही समस्यांबद्दल चर्चा करूयाव मग वेगवेगळया भिन्नतेच्या मोजमापाचे सूत्र जाणून घेतल्यानंतर त्या भिन्नतेला आपल्याला मोजावे लागेल तसेच वेगवेगळ्या परिस्थितीत व समस्यांमध्ये त्यांना कश्या पद्धतीने मोजावे हे जाणून घ्यावे लागेल जेणेकरून त्या भिन्नतेचे उपाय आपल्याला शोधता येतील उदाहरणार्थ या काही समस्या आहेत तर मला आढळले ल्या काही ३ - ४ समस्या ज्यामध्ये आपण आपल्या सर्व साहित्य भिन्नतेच्या जवळजवळ सर्व बाबींचा समावेश करणार आहोत पहिली समस्या अगदी सोपी आहे जिथे आपल्याला फक्त गणना करावी लागेल पहिल्या समस्ये मध्ये जे काही माहिती दिलेली आहे फक्त 3 प्रकारांची गणना केली जाऊ शकते तर आपण 3 रुपांची गणना करू कारण दिलेल्या माहितीवरून सर्व ५ रूपे मोजण्याची नेहमी आवश्यक नसते एकूण माहिती उपलब्ध असूनही आपण अधिकतम ५ रूपे मोजू शकतो याची शाश्वती नाही परंतु माहिती उपलब्ध नसल्यास उदाहरणार्थ मिश्रणासंदर्भात माहिती उपलब्ध नसेल तर आपण केवळ पहिल्या तीन रुपांची गणना कराल जी साहित्य खर्चउपयोग आणि किंमती तील भिन्नता अशी आहेत आणि मिश्रणांची व उत्पन्नाची माहिती उपलब्ध असेल तर आपण साहित्य खर्च किंमत उपयोग सामग्री मिश्रण आणि सामग्री उत्पन्न भिन्नता यांची गणना करू शकतो तर् या प्रकरणात समस्या अगदी सोपी आहे उदाहरणार्थ येथे दिले गेले आहे की प्लास्टिक इंडिया मर्यादित मध्ये उत्पादन एक्स च्या १००० युनिट्सच्या उत्पादनासाठी वापरली जात होती तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला अशी माहिती देण्यात आली आहे की १ युनिट तयार उत्पादनाच्या निर्मितीसाठी १० किलो मानक सामग्रीची आवश्यकता असते म्हणजे तयार उत्पादनाच्या १ युनिटचे उत्पादन म्हणजे उत्पादन एक्स चे १ युनिट आहे जे प्रत्यक्षात उत्पादित केले गेले आहे साहित्य भिन्नतेची गणना करा तर या बाबतीत आपल्याला अगदी सोपी माहिती देण्यात आलेली आहे आपल्याला विभिन्न सामग्री बद्दल माहिती देण्यात आलेली नाही आपल्याला साहित्य मिश्रणाबद्दल आहे जे आपल्याला तयार करायचे आहे आपल्याला १० किलो वजनाची अशी सामग्रीची आवश्यक आहे जी तयार केलेल्या उत्पादनाचे १ युनिट तयार करण्यासाठी प्रमाणित असेल आणि किती युनिट्स ची निर्मिती करण्यात आली तर तयार उत्पादनातून १०० युनिट्सची निर्मिती करण्यात आली प्रति युनिटची मानक किंमत आपल्याला या तीन रुपांची गणना करावी लागेल तर आपण या तीन रुपांची गणना कशी करावी हे पाहू आणि या तीन रुपांची गणना करण्यासाठी प्रथम आपण येथे काय करावे लागेल हे शोधण्याचा प्रयत्न करूया म्हणजे आपण माहिती स्पष्टपणे लिहून घ्या आणि नंतर ते सूत्र माहिती मोजण्यासाठी वापरा तर प्रती किलो प्रमाणित मूल्य किती आहे प्रति किलो प्रमाणित किंमत जी आपल्याला दिली आहे ती २ ५ रुपये इतकी आहे आणि आपण त्याला मानक वापर उपलब्ध नाही तर आपल्याला सर्वात अगोदर प्रति किलो ची मूळ किंमत शोधावी लागेल मूळ किंमत मोजण्या साठी कुठंले सूत्र आहे म्हणजेच याठिकाणी प्रत्यक्षात सामग्रीचा किती वापर झाला तर तो २७६०० किलो इतके आहे व एकूण खर्च म्हणजेच एकूण किंमत किती आहे प्रति किलो वास्तविक किंमत मोजण्या साठी एकूण खर्च किती आहे २७६०० रुपये किमतीची साहित्य खरेदी केली गेले आहे आणि किती प्रमाणात खरेदी केली गेली आहे ११५०० किलो च्या प्रमाणात खरेदी केली तर याचा अर्थ असा आहे की प्रति किलोची वास्तविक किंमत २ ४ रुपये आहे २ रुपये आणि ४0 पैसे तर तुम्हाला सर्व माहिती कळली असेलच प्रति किलो प्रमाणित किंमत उपलब्ध आहे उत्पादन X चे प्रति युनिट मानक वापर उपलब्ध आहे तर एकूण वापर देखील आपल्याला देण्यात आला आहे ते म्हणजे ११५०० युनिट्स सामग्रीची एकूण किंमत देखील आपल्याला दिली आहे ती आहे २७६०० युनिट्स एक गोष्ट आवश्यक होती ती म्हणजे प्रति किलो इनपुटची वास्तविक किंमत जी उपलब्ध नाही व ती आपण शोधून काढली जर हि सर्व माहिती आपल्याकडे उपलब्ध असेल तर आता या रुपांची गणना कशी करावी ते पाहू तर हि रूपे मोजण्या साठी आपल्याला येथे काय करायचे आहे ते म्हणजे हे रूपे मोजण्यासाठी आपण मटेरियल कॉस्ट च्या भिन्नतेची गणना करूया सर्व प्रथम साहित्य खर्च भिन्नता याचे सूत्र काय आहे सामग्रीचा मानक खर्च सामग्रीचा वास्तविक खर्च तर सामग्रीचा वास्तविक खर्च किती आहे आपण १०००० किलो ग्राम सामग्री वापरत आहोत म्हणजे किती सामग्रीची आवश्यकता होती तयार केलेल्या उत्पादनाचे १ युनिट तयार करण्यासाठी १० किलो इनपुटस तर तयार झालेले उत्पादन किती आहे १००० तर् १००० गुणिले १० म्हणजे १००० मध्ये १० किलो ग्राम आणि त्यानुसार गुणाकार म्हणजे किंमत २ ५ रुपये आहे हा एक घटक आहे दुसरा मानक खर्च हा प्रमाणित खर्च आहे आणि सामग्रीचा वास्तविक खर्च किती आहे जर आपण सामग्रीचा खर्च पहिला तर आपण वास्तविक खर्च ११५०० किलो ग्राम वापरला आहे आणि ही किंमत प्रति किलो २ ४ रुपये आहे म्हणून ही किंमत म्हणाल तर ही प्रमाणित किंमत ठरते ही खरी किंमत बनते तर आता मानक खर्च किती आहे आपण हे गुणाकार केल्यास १०००० होणार नाही हे १००० असणे आवश्यक आहे आपण तयार केलेल्या उत्पादनाच्या १००० युनिट्स एवढे आहेत आणि आवश्यकता आहे १० किलो याचा अर्थ आपण काय करायला हवे आपणास युनिट मोजावे लागतील म्हणजे १००० युनिट्स गुणिले १० किलो गुणिले २ ५ ११५०० किलो आपणास अगोदरच देण्यात आले आहे ज्याची वास्तविक किंमत २ ४ इतकी आहे याचा अर्थ इथे आउटपुट काय आहे प्रमाणित किंमत काय आहे ११५०० किलोने वाढविले जे आपल्याला आधीपासूनच दिले गेले आहे आणि वास्तविक किंमत २ तर याचा अर्थ असा आहे की येथे आउटपुट काय आहे प्रमाणित किंमत किती आहे रुपये २५००० २५००० म्हणजे किती मोजमाप होईल जर ११५०० सोबत २ ४ ला गुणले असता मोजमाप केल्यावर खर्च येईल २७६०० किती तर २७६०० तर साहित्य खर्च भिन्नता किती आहे येथे मटेरियल कॉस्टचे भिन्नता ते २६०० रुपये इतकी आहे २६०० प्रतिकूल आपण कंसात एकतर प्रतिकूल किंवा कंसात प्रतिकूल लिहू शकता हे साहित्य खर्चाचे भिन्नता आहे आपण या माहितीवरून गणना केली आहे अगदी सोपी माहिती आहे आपल्याला १००० युनिटचे आउटपुट दिले आहे आपल्याला १ युनिटचे १0 किलो वजन असलेले मानक इनपुट दिले आहे तर युनिटच्या बाबतीत एकूण इनपुट १0000 युनिट्स असेल प्रति युनिट किंमत २ ५ आहे आणि दुसर्या बाबतीत आपणाला वास्तविक माहिती देखील मिळाली आहे दिलेला वास्तविक इनपुटस ११५०० किलो ग्राम आहे आणि आपण २ ४ रुपये खर्च केले आहे तर मानकांच्या बाबतीत जे घडले आहे त्याची आवश्यकता १०००० किलो होती आणि किंमत २ ५ रुपये होती प्रत्यक्षात जे झाले ते इनपुटस प्रमाण वाढले आहे परंतु प्रति युनिटची किंमत कमी झाली आहे परंतु तरीही रूपांतर नकारात्मक आहे जे २६०० रुपये आहे प्रमाण खर्चापेक्षा किंमत भौतिक खर्च २६०० रुपयांनी वाढला आहे तर याचा अर्थ असा आहे की हा प्रतिकूल आहे बरोबर आता प्रथम आपण सर्व रूपांची गणना करू आणि नंतर या रुपांची कारणे शोधण्याचा प्रयत्न करू तर मग आपण दुसरी भिन्नता मोजू ती म्हणजे साहित्य किंमत भिन्नता साहित्य किंमतीत फरक असल्यास आपणास येथे कोणते सूत्र दिले गेले आहे साहित्य किंमतींच्या भिन्नतेचे सूत्र म्हणजे वास्तविक वापर तर येथे वास्तविक उपयोग काय आहे ११५०० किलो आणि कंसात काय आहे तर प्रति युनिटची मानक किंमत प्रति युनिटची किंमत किती आहे अर्थात ती आहे २ ५ रुपये २ ४ २ ५ रुपये २ तर हा फरक आहे तर ते कसे बदलते ते पाहू हा १० पैशांचा फरक आहे आणि जर आपण याद्वारे गुणाकार केला तर हे किती कार्य करेल हे रुपयाच्या बरोबरीचे आहे हे ११५० रुपये म्हणून काम करते आणि हीच भिन्नता आहे हे अनुकूल किंवा प्रतिकूल आहे कारण मानक किंमत हि वास्तविक किंमती पेक्षा अधिक आहे म्हणून आपणास येथे दिलेली किंमत भिन्नता ११५० आहे आणि हि भिन्नता अनुकूल आहे आणि हा फरक अनुकूल आहे म्हणून ते ११५० अनुकूल आहे आपण कंसात एफ ठेवू शकता तर किंमतीतील भिन्नता अनुकूल आहे परंतु खर्चातील भिन्नता नकारात्मक आहे तर यामागचे कारण काय आहे ती नकारात्मक का झाली सामग्री वापरा च्या भिन्नतेची गणना करुन आपण त्याचे कारण शोधूया साहित्य वापर भिन्नता मोजण्याचे सूत्र काय होते जर तुम्ही इथे दिलेला फॉर्म्युला पाहिला तर त्याचे सूत्र म्हणजे प्रति युनिट प्रमाणित किंमत प्रति युनिटची मानक किंमत म्हणजे २ ५ रुपये गुणिले मानक प्रमाण किती १०००० आणि वास्तविक प्रमाण किती ११५०० किलो ग्राम ११५०० किलो आहे आता हे दर्शवते की हे भिन्नता नकारात्मक आहे वापरातील भिन्नता नकारात्मक आहे तर आपण याठिकाणी किती अतिरिक्त साहित्याचा वापर केला आहे तर तो आहे १५०० युनिट्स आणि त्या अतिरिक्त १५०० युनिट्स ना २ ५ ने गुणल्यास किती रक्कम येते तर ती आहे ३७५० रुपये हि प्रतिकूल भिन्नता आहे तर याची तुलना कशी करतात ते पाहू आता आपण हे तपासले कि साहित्य खर्च भिन्नता हि साहित्य किंमत भिन्नतेच्या समान आहे सामग्री वापराच्या भिन्नतेच्या बरोबरीची आहे तर साहित्य खर्च भिन्नता म्हणजे काय मटेरियल कॉस्टचे भिन्नता २६०० रुपये प्रतिकूल आहे जे साहित्य किंमतीच्या भिन्नते ११५० रुपये अनुकूल रुपये ३७५० प्रतिकूल आहे म्हणजे शेवटी ते अनुकूल प्रतिकूल होते तर हे २६०० रुपयांच्या प्रतिकूल आहे हे ११५०० ३७५० आहे जे २६०० रुपयांच्या प्रतिकूल आहे याला आपण प्रतिकूल म्हणू शकता आपण याला प्रतिकूल म्हणायचे कि विपरीत म्हणायचे तर आपण हे सिद्ध केलं आहे कि आपले साहित्य मूल्य बदल २६०० रुपये प्रतिकूल आहे आणि साहित्य किमतीची साहित्य राशी आणि साहित्य वापराची भिन्नता देखील याचा या दोन साहित्यफरकाची बेरीज देखील नकारात्मक आहे जी कि २६०० रुपये विपरीत किंवा प्रतिकूल आहे याचा अर्थ असा आहे की आपण मोजलेल्या या ३ भिन्नतीबद्दल आपण शाश्वत असू शकतो हे ३ रूपे योग्य रूपे आहेत कारण कारण यात आपण चेक देखील लागू करू शकता एकदा का आपण या फरकांची मोजणी केली कि आपल्याला त्या फरकांची एकमेकांशी तुलना करावी लागेल साहित्य खर्च भिन्नता हि साहित्य किंमत भिन्नतेच्या समान असली पाहिजे साहित्य वापर भिन्नता व हि साहित्य मिश्रण भिन्नतेच्या व साहित्य उत्पन्न भिन्नतेच्या समान असली पाहिजे अश्या प्रकारे साहित्य खर्च भिन्नता हि साहित्य किंमत भिन्नतेच्या समान होईल साहित्य मिश्रण भिन्नता साहित्य उत्पन्न भिन्नता वापर भिन्नता नाही तर उत्पन्न भिन्नता कुठल्याही पद्धतीने तुम्ही ते तपासू शकता हि पद्धत वापरून तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधू शकता ज्यात आपण वेरियन्सची योग्य गणना केली आहे की नाही हे आपल्याला कळेल आता आपल्याला या रुपांची कारणे शोधून काढावी लागतील याठिकाणी आपल्याला असे दिसून आले कि साहित्य खर्च भिन्नता हि २६०० रुपयांनी नकारात्मक आहे या प्रकरणात आपण २६०० रुपयांच्या तुलनेत अतिरिक्त मानक खर्च केला आहे आता आपण काय करू शकतो आपल्याला त्याची करणे शोधावी लागतील किमतीचे कार्य व प्रमाण या प्रमाणे जर तुम्ही ती शोधली तर तुम्हाला किंमत भिन्नता स्वतंत्रपणे पाहावी लागेल हि भिन्नता सकारात्मक आहेअपेक्षित प्रमाणित किंमत प्रति युनिट २ ५ रुपये होती म्हणजे कच्च्या मालाच्या १ युनिटच्या खरेदीसाठी देय दिले जाऊ शकते वास्तविक किंमत २ ४ टक्के असलेल्या सामग्रीच्या एक युनिटच्या खरेदीसाठी दिलेली सामग्री म्हणजे त्यांनी प्रत्येक किलोग्राम सामग्रीसाठी आपण १० पैसे वाचवले आहेत म्हणजेच ११५०० किलोग्रॅमच्या एकूण खरेदीवर हा भिन्नता अनुकूल आहे आपण प्रति किलो साहित्यामगे १० पैसे कमी दिले आहेत व ११५० हि निवळ बचत आहे हि भिन्नता अनुकूल आहे पण अधिक प्रमाणात साहित्याचा वापर केल्यामुळे त्याचा परिणाम निरर्थक आहे कारण १०० युनिट्सच्या निर्मितीसाठी अंदाजित किंवा प्रमाणित साहित्यचे प्रमाण १०००० किलोग्राम होते पण आपण ११५०० किलोग्रामचा वापर केला म्हणजेच आपण एकूण १५०० अतिरिक्त युनिट्सचा वापर वाढवला आणि हेच कारण आहे कि तुमची खर्च भिन्नता हि नकारात्मक गेली त्यामुळे १५०० युनिट्सचा अतिरिक्त प्रमाणात वापर का केला गेला याची कारणे आपल्याला शोधावी लागतील हे त्या वेळी शक्य होऊ शकते जेव्हा आपण सामग्रीची किंमत प्रति किलो २ ५ वरून २ ४ पर्यंत आनु हे कदाचित आपण निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी केल्यामुळे झाले असेल ज्यावेळी आपण असे करतो त्यावेळी उत्पादन घटते प्रमाणित किंमतीच्या तुलनेत कमी किंमतीत साहित्य खरेदी करुन खरेदी विभागाने आपली कार्यक्षमता दर्शविली आहे पण त्या निकृष्ट सामग्रीचा परिणाम उत्पादन प्रक्रियेमधेय दिसून आला तर आपल्याला यात दोष किंवा चूक कोणाची आहे हे शोधावे लागेल केवळ चुकीची कार्यक्षमता दर्शविण्यासाठी निकृष्ट सामग्रीची खरेदी केली गेली आहे १० पैसे कमी करून ढोंगी कार्यक्षमता दर्शवली आहे किंवा उत्पादन विभागाने खूप माल वाया घातला आहे त्यांनी सामग्रीचा कार्यक्षमतेने व सावधपणे वापर केला नाही व सामग्री वाया गेली २६०० रुपयांच्या साहित्य खर्चातील भिन्नतेसाठी कोण जबाबदार आहे हे आपल्याला शोधावे लागेल जर निकृष्ट सामग्रीची खरेदी केली गेली असेल तर खरेदी विभाग जबाबदार असेल पण उत्पादन करत असताना माल वाया गेला असेल तर उत्पादन विभाग व प्रक्रिया विभाग जबाबदार असेल त्यासाठी त्यांना काढून टाकले पाहिजे किंवा त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे उद्देश एवढाच कि त्या ठिकाणी तफावत नसावी जर ती असतील तर ती आवाक्यात असावी तर आता आपल्याला हे पाहावे लागेल कि २६०० रुपयांची साहित्य खर्च भिन्नता हि आवाक्यात आहे कि आवाक्याच्या बाहेर आहे जर ती आवाक्यात असेल तर त्याचे विश्लेषण करण्याची गरज नाही पण जर ती आवाक्याच्या बाहेर असेल तर त्याचे विश्लेषण करावे लागेल व जो कोणी याबाबतीत जबाबदार आहे त्याच्यावर कार्यवाही केली पाहिजे ज्याने साहित्या साठी अतिरिक्त २६०० रुपये खर्च केले आपल्याला कारणे शोधावी लागतील आणि याठिकाणी कारण असे दिसत आहे कि वापरलेले प्रमाण अधिक आहे दिलेली किंमत कमी आहे तर या नकारात्मक भिन्नतेसाठी कोण जबाबदार आहे या सर्व भिन्नतेचे विश्लेषण करून आपल्याला ते शोधावे लागेल आता आपण आणखीन एक समस्येबद्दल पाहूया जर हे तुम्ही परत केलात तर तुम्हला हे खूप सोप्पे जाईल अश्या प्रकारच्या समस्यांना मोजण्यासाठी तर हे पहा समस्या आहे आता आपल्याला एक प्रकारची सामग्री दिली गेली नाही आपल्याला A B व C या तीन प्रकारचे साहित्य दिले गेले आहे आपल्याला येथे दिलेली वास्तविक समस्या काय आहे ती वास्तविक समस्या अशी आहे की एक्सेल प्रॉडक्ट्स लि पुढील उत्पादन कालावधीपासून प्रभावी खर्च नियंत्रण आणू इच्छित आहेकंपनीने आवश्यक तीन सामग्री च्या भिन्नता मोजण्याची विनंती केली आहे आपल्याला एकूण साहित्य खर्च भिन्नता साहित्य किंमत भिन्नता व साहित्य वापर भिन्नता मोजायची आहेमिळालेल्या माहितीच्या आधारे आपण फक्त या ३ भिन्नता मोजू शकतो या मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्याला साहित्याच्या ३ श्रेणी देण्यात आल्या आहेत A B व C हे इनपुट्स आहे युनिट्सच्या संदर्भात अंदाजित किंवा प्रमाणित केलेली सामग्री A १०१० युनिट्स आहे B साहित्याचे ४१० युनिट्स उत्पादनाचे ३५० युनिट्स किंवा साहित्य C ची किंमत १ रुपये १ ५ व २ रुपये प्रति युनिट आपण या प्रमाणात आवश्यकतेनुसार आणि किंमतीवर मानक तयार केले आहे A साठी वापरलेले वास्तविक प्रमाण हे १०८० च्या मानक आवश्यकता विरूद्ध १०१० असे आहे दिलेली किंमतही प्रति युनिट रूपये १ रुपयाच्या तुलनेत १ B च्या बाबतीत ४१० मानक युनिट्स आवश्यक होती आपण ३८० युनिट्स वापरले म्हणून मटेरियल इनपुट खाली गेले परंतु या प्रकरणात देखील प्रति किलो १ ५ ते १ ८ पर्यंत किंमतीत आणखी वाढ झाली आणि C च्या बाबतीत मानक आवश्यकता ३५० किलो होती व किंमत प्रति युनिट २ रुपये होती आता ती प्रत्यक्षात ३८० युनिट्स पर्यंत गेली आहे आणि किंमत प्रति युनिट 1 9 रुपये आहे आता ही माहिती आपल्याला देण्यात आली आहे व आपल्याला या रुपांची गणना करावी लागेल तर अश्या वेळी आपल्याला काय करावे लागेल आपल्याला उत्पादनानुसार ही रूपे मोजावी लागतील प्रथम आपण उत्पादन A B आणि C स्वतंत्रपणे मोजू आणि नंतर त्यांची बेरीज करू नंतर आपल्याला A B आणि C साठी सामग्री च्या किंमतींच्या भिन्नतांची गणना करावी लागेलनंतर आपल्याला बेरीज करावी लागेल आणि गणना केल्यानंतर ही तीन रूपे मटेरियल किंमती तील भिन्नता एकूण साहित्य किंमत भिन्नता एकूण सामग्री वापर भिन्नता एकूण त्यांची बेरीज करा आणि एकमेकांशी समतुल्य करा व ते MCV च्या बरोबरीचे असावेत MPV आणि MUV समान असणे आवश्यक आहे मग आपल्याला याची भिन्नता शोधून काढली पाहिजेत त्या भिन्नता सकारात्मक किंवा नकारात्मक आहेत आणि नंतर त्या बदलांची कारणे शोधावी लागतील आता आपण हि समस्या सोडवू सर्वप्रथम आपल्यला साहित्य खर्च भिन्नता मोजावी लागेल तर ती मोजण्या साठी आपल्याला काय करावे लागेल तर उदाहरणार्थ प्रमाण साहित्य खर्च A हे किती युनिट्स मध्ये आहे रुपये दराने १०१० युनिट म्हणजे किती आपल्याला काय दर देण्यात आला येथे मानक किंमत किती आहे परत १०१० रुपये आणि शेवटी मूळ किती आहे वास्तविक दराने १०८० युनिट्स आहेतआपण दिलेली वास्तविक किंमत 1 2 आहेम्हणजे किती जर तुम्ही हि भिन्नता मोजली तर ती तुम्हाला दिसून येईल हि भिन्नता रुपयांच्या माध्यमातून समोर येईल हे 1 5 किंवा 1 2 मधील किती आहे हे अतिरिक्त रूप आहेहे 1296 रुपये म्हणून चालते तर आपण मानक खर्च व मूळ खर्च यांची मोजणी केली आहे जे कि आता आपल्याकडे उपलब्ध आहे व नंतर आपण साहित्य B चे प्रमाणित खर्च मोजू रुपये दराने प्रमाणित ४१० युनिट्सची किंमत काय आहे ५ प्रति युनिटचा दर किती आहे तर हे किती कार्य करते हे ६१५ रुपये आहे येथे ही किंमत ३८० युनिट्स या दराने किती आहे वास्तविक किंमत ६८४ आणि मटेरियल C च्या बाबतीत आता ती किंमत रुपये दराने ३५० युनिट्स इतकी आहेते 2 आहेआपण याठिकाणी ७०० रूपये खर्च केला आहे या प्रकरणात ते ३८० युनिट्स १ ९० या दराने आहेत मग याचे किती होता तर ते ७२२ होतात जर तुम्ही ते पूर्ण केले तर एकूण मानक किंमत किती होईल तर ती होईल २३२५ रुपये आणि जे काही मूळ खर्च असेल ते २७०२ च्या समप्रमाणात असेलतर अश्या पद्धतीने तुम्ही साहित्य खर्च भिन्नता मोजू शकता हे शेवटी २३२५ रुपये - २७०२ रुपये असेल याची साहित्य खर्च भिन्नता ३७७ रुपये एवढी आहे आता त्याचप्रमाणे आपण सामग्रीच्या किंमतीच्या भिन्नतेची गणना करू शकता आपण वस्तूंच्या किंमतींच्या भिन्नतेची गणना करू जर आपण साहित्य A साहित्य B व साहित्य C च्या साहित्य खर्च भिन्नतेची मोजणी केली तर येथे किंमती तील भिन्नता काय आहे आपण या ठिकाणी १०८० युनिट्स ला किमतीने गुणाकार करू शकतो आणि आपल्याला त्याची किंमत येईल ती म्हणजे १ किंवा १ तर हि भिन्नता काय आहे हे 216 रुपये आहे हे विपरीत किंवा प्रतिकूल म्हणून कार्य करते B च्या बाबतीत किती तर 380 गुणिले १ ५ रुपये किंवा १ ८ रुपये ते एकसमान येतात हा 30 पैशांचा फरक आहे व निवळ फरक हा ११४ रुपयांचा येतो हे पुन्हा प्रतिकूल आहे शेवटी साहित्य C ला गुणले तर २ किंवा १ ९० रुपयांचा फरक येतो तर हे 38 रुपये अनुकूल म्हणून काम करीत आहे जर आपण एकूण रक्कम मोजली तर किती होईल हे दोन प्रतिकूल आहेत किती प्रतिकूल आहेत तर ३३० किंवा ३३८ एवढे आहेत तर एकूण साहित्य किंमत भिन्नता हि २९२ रुपयांच्या सामान आहे जी कि विपरीत आहे आता आपण सामग्री वापरा च्या भिन्नतेबद्दल बोलू त्याच प्रकारे जर आपण सामग्री वापर भिन्नतेची गणना केली तर येईल १ गुणिले १०१० युनिट्स किंवा १०८० युनिट्स हे मानक प्रमाण किंवा मूळ प्रमाण आहे ते किती होणार आहे A साठी हे ७० रूपये प्रतिकूल असेल आता B साठी आपण मोजणी करूया ते म्हणजे १ गुणिले ४१० युनिट्स किंवा ३८० युनिट्स तर येथे भिन्नता काय आहे रुपयाची प्रमाण भिन्नता हि किंमत वापर भिन्नता हि रुपये ४१० ३८० एवढी निघेल 45 अनुकूल असेल आणि नंतर C यामध्ये २ गुणिले ३५० युनिट्स वजा ३८० युनिट्स तर हि एकूण भिन्नता आहे ज्यात ६० रुपय प्रतिकूल आहेत याठिकाणी सुद्धा आपल्याला २ प्रकारच्या भिन्नता मिळाल्या त्या म्हणजे प्रतिकूल व अनुकूल म्हणून साहित्य खर्च भिन्नता हि साहित्य किंमत भिन्नतेच्या समान असते साहित्य वापर भिन्नता म्हणून या ठिकाणी आपल्याला असे आढळून आले कि या भिन्नता ह्या विपरीत किंवा प्रतिकूल अश्या आहेत साहित्य किंमत व साहित्य वापर भिन्नता ह्या प्रतिकूल आहेत म्हणून आपल्यला याचे कारण शोधावे लागेल कि का हे दोन प्रकार विपरीत किंवा प्रतिकूल झाले व त्यांना दुरुस्त करावे लागेल तर या दोन समस्या ज्याकी आज आपण या ठिकाणी सोडवल्या याना सोडवण्याचा प्रयत्न करा त्यांनतर २ किंवा २ समस्या बद्दल परत मी तुमच्या सोबत चर्चा करेन पुढील तासापर्यंत हि प्रॉब्लेम शीट सोडवा तोपर्यंत तुम्हाला यातील सर्व गोष्टी कळून जातील व विविध प्रकारच्या अडचणी कशा समायोजित करायच्या याबद्दल आपण पूर्णपणे स्पष्ट व्हालसाहित्य भिन्नतेसंदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आणि नंतर कोणतीही अडचण आपल्याकडे आली तर त्या सोडवण्यात सक्षम व्हाल आपण त्याची भिन्नता शोधून काढण्यास आणि त्यामागील कारणे शोधण्यात सक्षम असाल म्हणून साहित्य भिन्नतेच्या अधिक समस्यां साठी आपण पुढील वर्गात शिकू खूप खूप धन्यवाद